सर्वांना माझा नमस्कार मी गौरव चतुर्वेदी आहे आणि मी दीपक कुमार आहे आमचा प्रकल्प आयओटी प्रोजेक्शन मीटरवर आहे आणि आम्ही नोडएमसीयू डीएचटी 11 आणि एमक्यू 135 वापरत आहोत डीएचटी 11 एक तापमान आणि आर्द्रता सेन्सर आहे आणि एमक्यू 135 हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर आहे तर मुळात आमच्या प्रकल्पाला दोन उद्दिष्टे होती एक म्हणजे आम्ही नोडएमसीयूकडून डेटा ब्लाइंक सर्व्हरवर पाठवित आहोत जेथे मोबाइल अनुप्रयोगामध्ये ब्लाइंक सर्व्हर डेटाचे प्रतिनिधित्व करेल आमचे दुसरे उद्दीष्ट असे आहे की आम्ही नोडएमसीयू मधून डेटा मध्यवर्ती सर्व्हरवर पाठवित आहोत जिथे आपले लिनक्स मशीन मध्यवर्ती सर्व्हर म्हणून कार्यरत आहे तर मुळात सेंटर सर्व्हर डेटा स्टोरेज उद्देशाने कार्य करेल आणि डेटा सीएसव्ही फाईलमध्ये संग्रहित केला जाईल आणि नंतर आपण केएनएन मशीन लर्निंग अल्गोरिदम द्वारे विभाजित करू जे डेटाला रेनी आणि सनी म्हणून वर्गीकृत करेल आणि ते आम्हाला याबद्दल सांगेल की हवेची गुणवत्ता चांगली आहे की वाईट आता आपण कनेक्शन पाहणार आहोत तर हे येथे कनेक्शन आहे आम्ही पॉवर बँकेमार्फत नोडएमसीयू पॉवर करीत आहोत आणि डीएचटी 11 आउटपुट पिन नोडएमसीयूच्या डी 1 पिनशी जोडलेले आहे आणि त्याचे ग्राउंड नोडएमसीयूच्या ग्राउंडशी जोडलेले आहे त्याचे व्हीसीसी नोडएमसीयूच्या व्हीसीसीला जोडलेले आहे एमक्यू 13 सेन्सरची आउटपुट पिन नोडएमसीयूच्या ए 0 पिनशी जोडलेली आहे आणि त्याचे ग्राउंड नोडएमसीयूच्या ग्राउंडशी जोडलेले आहे आणि त्याचे व्हीसीसी नोडएमसीयूच्या व्हीसीसीशी जोडलेले आहे येथे डीएचटी 11 तापमान आणि आर्द्रता जाणवत आहे आणि डिजिटल स्वरुपात डेटा नोडएमसीयू ला पाठवत आहे आणि एमक्यू 135 हवेची गुणवत्ता सेन्स करत आहे आणि एनालॉग स्वरूपात डेटा नोडएमसीयूकडे पाठवित आहे आता आम्ही डेमो दर्शवू आता अनुप्रयोगात आपण पाहू शकता की हे आर्द्रता तापमान आणि हवेची गुणवत्ता दर्शवित आहे आणि आपण येथे पाहू शकता की लाईव्ह ग्राफचा प्लॉट बनवित आहे तर येथे एक लाईव्ह आलेख आहे आपण आता येथे मध्यवर्ती सर्व्हर पाहू शकता हे आर्द्रता तापमान दर्शवित आहे आम्ही सीएसव्ही फाईलमध्ये डेटा साठवत आहोत आपण येथे पाहू शकता त्याप्रमाणे सीएसव्ही फाइल येथे आहे आणि ती टाइमस्टॅम्पसह संग्रहित करीत आहे आता सर्व्हरवर येत असताना आपण येथे डेटा आर्द्रता तापमान हवेची गुणवत्ता दर्शवित आहोत आणि हवामान आणि हवेच्या गुणवत्तेचे वर्ग आहेत की ते चांगले किंवा वाईट आहेत तर यासाठी आम्हाला प्रशिक्षण डेटा आवश्यक आहे प्रशिक्षण डेटासाठी आपण येथे सीएसव्ही फाईलमधील डेटा प्रोग्रामला दिलेला आहे तर आता हा सर्व्हर चालू आहे आणि तो डेटा दर्शवित आहे सर्वांना माझा नमस्कार आम्ही येथे आमचा वर्ग प्रकल्प सादर करण्यासाठी आलो आहोत जो स्मार्ट बाईक टूलकिट आहे मी राजकुमार एम टेक प्रथम वर्षला आहे हा माझा संघाचा सहकारी अहवान मिश्रा एमटेक प्रथम वर्ष संगणक विज्ञानला आहे आता आमच्या प्रोजेक्टबद्दल काही मूलभूत माहिती अशी आहे की हे मूलतः गॅझेट आहे जे दुचाकी ची सेफ्टी सुरक्षा आणि बाईक अपघात शोधण्यात मदत करते आमच्या उत्पादनात वापरलेले मूलभूत घटक हे आहेत हे नोडएमसीयू 1 0 आणि एक्सलेरो मीटर सेन्सर गायरोस्कोप सेन्सर जीपीएस सेन्सर आणि मॅट्रिक्स कीपॅड आहे हे एक सेन्सर एमपीयू 6050 आहे ज्यामध्ये तीन प्रकारचे सेन्सर आहेत एक्सेलरो मीटर सेन्सर गायरोस्कोप आणि तापमान सेन्सर आम्ही केवळ त्यापैकी दोन सेन्सर वापरत आहोत दोन सेन्सर एक्सेलरोमीटर सेन्सर आणि गायरो सेन्सर आता दुचाकीच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने आणि बाईक सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने आम्ही अॅक्सेलरोमीटर सेन्सर आणि पासवर्ड संरक्षणाचा वापर करतो आता दुचाकी अपघातासाठी बाइक अपघाता चेक करण्यासाठी आम्ही अॅक्सिलरोमीटर सेन्सर गायरोस्कोप वापरत आहोत आणि अपघाताची जागा पाठवत आहोत आम्ही आमच्या मोबाईलचा जीपीएस वापरत आहोत आता संवादाच्या उद्देशाने आपण एमक्यूटीटी वापरत आहोत कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही वाय फाय वापरत आहोत आम्ही मशीन लर्निंग मधील डिसिजन ट्री अल्गोरिदम सुमारे 500 डेटा सेट प्रशिक्षण देण्यासाठी वापरत आहोत आता मी कामकाजाचे तत्व सांगेन समजा दुचाकी मालकाने दुचाकी इथे ठेवली आहे आणि ती कुठेतरी गेला आहे समजा कोणीतरी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला तर वेगात काही बदल होईल आणि दुचाकी घसरुन पडली असेल तरीही गतीमध्येही बदल होईल मोशन सेन्सर हे शोधून काढेल क्षमस्व एक अॅक्सिलरो मिटर सेन्सर ते शोधेल आणि तो डेटा पाठवेल तो एमक्यूटीटी संदेश प्रकाशित करेल आणि मालकाकडे एक अँड्रॉइड मोबाइल आहे आणि त्याच्याकडे मोबाइल क्लायंट आहे त्याने त्या विषयाची सदस्यता घेतली आहे तर त्याला अधिसूचना मिळेल पुढील गोष्ट अशी आहे जेव्हा जेव्हा कोणी संकेतशब्द अनलॉक करुन बाइक चोरण्याचा प्रयत्न करेल सर्व प्रथम मालकाने योग्य संकेतशब्द देऊन बाईक अनलॉक करणे आवश्यक आहे जर कोणी चुकीचा संकेतशब्द वापरुन दुचाकी अनलॉक करण्याचा प्रयत्न करेल जर त्याने तीन वेळा चुकीचा संकेतशब्द टाइप केला तर चोरीचा संदेश मालकांच्या मोबाइलवर जाईल तर जेव्हा अधिकृत वापरकर्ता कॉल करेल तेव्हा तो योग्य संकेतशब्द देईल आणि तो दुचाकी चालवेल समजा त्याला दुचाकीचा अपघात झाला तर काय होईल एक्सेलेरोमीटर सेन्सर आणि गायरोस्कोप सेन्सर दोन्ही डेटा कॅप्चर करतील आणि आम्ही त्यासाठी डेटा एनालिटिक्स वापरत आहोत मी ते स्पष्ट करेल तर आणि ते अपघाताचा संदेश पाठवतील आणि मालकांच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर हा संदेश पाठविला जाईल आता मी डेटा अनालिटिक्स बद्दल सांगेन सुरुवातीला आपण काय केले आपण दुचाकीला प्रशिक्षित केले आहे की दुर्घटना कशी घडते याचा अर्थ असा आहे की जर आपण अशा प्रकारे बाईक हलविली तर आणि आम्ही दुर्घटना कशी घडते हे प्रशिक्षित केले आम्ही सुमारे 500 डेटा सेट गोळा केले आणि मग आम्ही मॉडेल तयार करण्यासाठी डिसिजन ट्री अल्गोरिदम लागू केला त्यानंतर आम्ही मॉडेलला नोडएमसीयूमध्ये फिट केले तर आमचा मॉडेल प्रोजेक्ट असा आहे तर प्रथम जर कोणी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो दुचाकी हलवेल दुचाकी हलवा जर दुचाकी खाली पडली तर तो तो धमकी संदेश पाठवेल संकेतशब्द अनलॉक केल्याशिवाय संकेतशब्द अनलॉक न करता दुचाकी घसरण झाल्यास नंतर ते मोबाइलवर संदेश पाठवेल मला एक सूचना मिळाली पुढील गोष्ट म्हणजे आम्हाला एक मिळाले सूचना संदर्भ वेळ 0630 स्क्रीनशॉट आम्ही एक स्क्रीनशॉट पोस्ट करू कोणीतरी प्रयत्न केला जर कोणी चुकीचा संकेतशब्द अनलॉक देत असेल तर FL अनलॉक FL विराम द्या जर कोणी तीन वेळा चुकीचा संकेतशब्द देईल तर तो मालकास एक संदेश पाठवेल आता ते पुन्हा सुरू करा आता अधिकृत वापरकर्ता योग्य संकेतशब्द टाइप करतो आता तो दुचाकी चालवत आहे जेव्हा त्याला अपघात होईल तेव्हा संदेश येईल आपण पाहू शकता असा डेमो आम्ही दर्शवू तो संदेश पाठवेल जेव्हा मला सेफ्टी अलर्ट मिळाला तेव्हा मला मिळालेला हा संदेश दर्शवितो म्हणजे एकतर दुचाकी घसरली आहे किंवा कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा कोणी चुकीचा पासवर्ड देते तेव्हा मला मिळालेला हा संदेश आहे मग तो चोर असा संदेश पाठवेल हा अपघात झाल्यावर मला मिळालेला संदेश आहे आणि जीपीएस सेन्सर अक्षांश आणि रेखांश मालकाच्या नातेवाईकांना पाठवितो सर्वांना नमस्कार माझे नाव गौरव गुप्ता आणि तो शगुन टुडू आहे आम्ही संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग आयआयटी खडगपूरचे विद्यार्थी आहोत आज आम्ही तुम्हाला आयओटी प्रकल्प सादर करणार आहोत आमच्या प्रोजेक्टचा विषय हार्टबीट सेंसर वापरुन रस्ता अपघात शोधणे आहे म्हणूनच मुळात जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती वाईट रस्ता अपघातात जाते तेव्हा त्याच्या हृदयाची नाडी हळू हळू कमी होऊ लागते म्हणून जेव्हा जेव्हा त्याच्या हृदयाची नाडीचे ठोके एखाद्या विशिष्ट उंबरठ्यावर येतात तेव्हा आम्ही तिचे स्थान आणि हृदयाच्या ठोक्यांचा डेटा त्याच्या नातेवाईकांना पाठवू तर मुळात या माध्यमातून आपण शक्य तितक्या लवकर त्याच्या नातेवाईकाला कळवून आपला जीव वाचवू शकतो तर आता आम्ही आपल्या प्रकल्पात कोणता घटक वापरणार आहोत हे दाखवणार आहोत सॉफ्टवेअर भागातील घटक भागांकडे येत आहोत आम्ही कोडिंगसाठी अर्डिनो वापरत आहोत आणि आम्ही एमक्यूटीटी डॅश आणि ब्लाइंक अॅप्स वापरत आहोत आणि सॉफ्टवेअरशिवाय आम्ही हार्डवेअर वापरत आहोत हार्डवेअरचे मुख्य घटक म्हणजे नोडएमसीयू आणि तेथे दोन सेन्सर आहेत एक सेन्सर जीपीएस मॉड्यूल आणि एक हार्टबीट सेंसर आहे हा हार्टबीट सेंसर आहे आणि हा जीपीएस मॉड्यूल आहे आता आम्ही आपल्याला ते कसे काय जोडणार आहोत ते दर्शवित आहोत तर आपल्याकडे हार्टबीट सेन्सर आहे तर आम्ही ते एका वायरद्वारे ग्राउंड नोडवर आणि इतर व्होल्टेजमध्ये कनेक्ट केले आहे आणि एक एन एनालॉग नोड आहे आणि दुसरे आता आपल्याकडे जीपीएस मॉड्यूल आहे आम्ही आपल्याला प्रदान केलेल्या पीडीएफमध्ये कनेक्शन दर्शवू तर मुळात आम्ही आमच्या पॉवर बँकेद्वारे पावर देत आहोत आणि मुळात हस्तांतरण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आणि अन्य कारणांसाठी आम्ही एमक्यूटीटी सॉफ्टवेअर आणि ब्लाइंक अॅप वापरत आहोत आता आम्ही आपल्याला हे दर्शवित आहोत की कार्याचा प्रवाह कसा होतो प्रत्यक्षात हे कसे कार्य करते आपण आता वर्कफ्लोवर येत आहोत या डिव्हाइसवरून सर्वप्रथम आम्ही थेट ब्लाइंक अॅप वापरुन वापरकर्त्याच्या फोनवर जीपीएस स्थान पाठवत आहोत ब्लाइंक अॅपमध्ये आम्ही ते पाठवत आहोत आणि सेन्सर म्हणजे ज्याने हार्टबीट सेन्सर डेटा पाठविला आहे जो आपण येथून पाठवितो असे म्हटले जाते की ते थेट क्लाऊडमधील एमक्यूटीटी सर्व्हरवर पाठवित आहे आणि त्या नंतर एमक्यूटीटी सर्व्हर येत आहे एमक्यूटीटी डॅशमधील वापरकर्त्याच्या फोनवर आता आम्ही ते कसे कार्य करीत आहोत हे दर्शवणार आहोत येथे सेन्सरला स्पर्श केल्यानंतर आम्ही आमच्या मोबाईलवर एमसीटीटी ब्रोकरद्वारे हृदयाची धडधड वाचत आहोत तर आपण सध्या हृदयाची स्पंदन नाडी 73 रेटिंग आहे पाहू शकता आणि आता आम्ही ब्लाइंक अॅपवर त्या व्यक्तीचे स्थान पाठवू तर आमच्याकडे आमच्या ब्लाइंक अॅपवर दर्शविणार्या व्यक्तीचे स्थान आहे आम्ही थ्रीशोल्ड 75 किंवा त्यापेक्षा कमी सेट केला आहे आपण त्यास त्यापेक्षा अगदी खाली सेट करू शकता तर जेव्हा जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड नाडी मुळात सामान्यपेक्षा खाली असते तर याद्वारे आपण शोधू शकतो की ती व्यक्ती सध्या कुठे आहे आणि त्याच्या हृदयाची धडकी काय आहे तर ही माहिती मिळताच आम्ही त्याला वाचवू शकू सर्वांना नमस्कार मी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील विशाल कुमार आहे माझा डेमो प्रोजेक्ट फायर अलार्म सिस्टम आहे जो आग शोधण्यासाठी वापरला जातो आणि मालकाला आणि जवळच्या फायर स्टेशनला अलर्ट संदेश पाठवितो तर आम्ही येथे आमची दोन नोड वापरली आहेत जी एकासाठी एक वापरली जातात आग शोधण्यासाठी वापरल्या जाणार्या दोन नोड वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या आहेत येथे प्रथम नोड आहे ज्यामध्ये नोडएमसीयू आहे जो डेटा प्रक्रियेसाठी वापरला जातो दुसर्या नोडमध्ये आम्ही अर्डिनो वापरतो आणि येथे दोन नोड्स दरम्यान आम्ही झिग्बीद्वारे संवाद साधतो आणि झीगबी वरुन हे नोड झिगबी डिव्हाइसद्वारे या नोडद्वारे डेटा पाठवितो आणि वाय फायद्वारे ब्रोकरला पाठविणारा हा नोड एमसीटीटी ब्रोकर आहे जो मी माझ्या स्थानिक सर्व्हरमध्ये स्थापित केला आहे येथे जवळच फायर स्टेशन आहे जे माझ्या एमक्यूटीटी मध्ये वापरले जाणाऱ्या विषयांची सदस्यता घेऊ शकतात येथे अग्निशामक केंद्रे आहेत ज्यांनी प्रोजेक्ट आयआयटी केजीपी आय ओटी विषयाची सदस्यता घेतली आहे तर हे आपोआपच संदेश प्राप्त करते ते आपल्या खोलीच्या परिस्थितीचे परीक्षण करू शकते येथे खोलीची स्थिती तपमान आर्द्रता आणि काय स्थिती आहे तेथे धूर आहे किंवा नाही तर असे म्हणा की आग नाही तर फ्लेम सेन्सर म्हणजे धूर मूल्ये येथे आम्ही दोन सेन्सर वापरतो जे एक फ्लेम सेन्सर आहे आणि दुसरा एक स्मोक सेन्सर आहे जो शोधण्यासाठी वापरला जातो फ्लेम सेन्सर अग्नि शोधण्यासाठी वापरला जातो आणि खोट्या नकारात्मकतेसाठी धूर सेन्सर वापरला जातो आणि हा इशारा एमक्यूटीटी क्लायंटद्वारे मालकाला देखील पाठविला जाईल म्हणून मालक देखील या विषयाची सदस्यता घेतात एमक्यूटीटी या विषयावर त्यांना एक संदेश देखील प्राप्त होतो जो मी स्थानिकरित्या स्थापित केलेला ब्रोकरद्वारे पाठविलेला संदेश आहे या दरम्यान त्यांना आग नसलेली जागा आणि नोड स्थापित केलेल्या खोलीची सद्यस्थिती देखील मिळेल तर आता आम्हाला आग लावण्यात आली आहे आता येथे फ्लेम सेन्सर आहे जो आगीसाठी शोधला जातो आता आम्ही जर फ्लेम असेल तर ती फ्लेम सेन्सरद्वारे शोधून काढते आणि आपोआप ते ध्वनी बजर करते तर जवळपासचे लोक देखील सतर्क होतात आणि त्या ठिकाणाहून पळून जातात येथे देखील एक संदेश मिळतो आग आहे येथे ज्वाला जळत राहिल्यास आपोआप आगीचा शोध घेतला जाईल नंतर बजरही वाजेल आणि फायर अलार्म सिस्टमद्वारे इशारा संदेश प्राप्त झाला की येथे आग लागलेली आहे आणि खोलीची कंडिशन काय आहे आणि आर्द्रता काय आहे तापमान काय आहे येथे हे दिसून येते की आग लागली आणि त्या खोलीचे फ्लेम मूल्य आणि तपमान मूल्य काय आहे आणि मोबाइलमध्ये संदेश देखील मिळवू शकतो त्यालाही असा संदेश आला की आग लागलेली आहे स्थिती काय आहे टक्के ठेवा येथे आम्ही आग लागल्याचे दर्शवितो ते खोलीच्या मालकास स्थितीबद्दल सावध केले जाते आणि तेथे धूर असल्यास तेथे काय स्थिती आहे तर स्मोक सेन्सर खोलीच्या स्थितीचे मूल्य दर्शवितो नमस्कार मी आकाश आहे मी एम टेक संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आयआयटी खरगपूर येथील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे तर मी जो डेमो दाखवणार आहे तो आरएफआयडी आधारित उपस्थिती सिस्टीम बद्दल आहे तर मुळात आम्ही आरएफआयडी तंत्रज्ञान वापरत आहोत जे अगदी कमी रेंज कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे आणि त्यातून हजेरी प्रणाली तयार केली आहे तर आधीपासूनच आरएफआयडी प्रणाली सर्व कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात आणि विविध संस्था विद्यार्थ्यांचा अधिकृतता आणि उपस्थितीसाठी याचा वापर करतात तर यात समाविष्ट असलेले हार्डवेअर घटक हे रास्पबेरी पाई आहेत जे मॉडेल 3 बी प्लस आहेत आणि येथेच आरएफआयडी आरसी 522 स्कॅनर आहे जो मुळात एक आरएफआयडी स्कॅनर आहे तर हे आरएफआयडी टॅग आहेत हे सर्व टॅग दोन भिन्न प्रकारचे टॅग आहेत परंतु गोष्ट समान आहे तर या सर्वांशी एक विशिष्ट आयडी संबंधित आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा आम्ही या स्कॅनरच्या जवळपास ठेवतो तेव्हा त्यांच्या आयडींचा डेटा वाचला जाईल आणि त्यानुसार आम्हाला पाहिजे त्या मार्गाने कोड लिहून प्रक्रिया करू शकतो ज्या प्रकारे हे कार्य करणार आहे विद्यार्थ्यांना हे आरएफआयडी दिले जातील तर प्रत्येक आरएफआयडीचा एक युनिक आयडी एका विद्यार्थ्याशी संबंधित असेल आणि याचा उपयोग करून ते उपस्थिती दर्शवतील आणि हे डिव्हाइस वर्गात ठेवले जाईल आणि जेव्हाही ते असे कार्ड ठेवतील तेव्हा त्यांचे यूआयडी वाचले जातील आणि त्यांची उपस्थिती चिन्हांकित केली जाईल तर आपण यावर कसे पोहोचत आहोत ते असे आहे की आमच्या सोयीसाठी असे एक टाइमर सेट करीत आहोत परंतु आम्ही ते 10 मिनिटांसाठी सेट करत आहोत तर वर्गाच्या मध्यभागी किंवा मुळात क्लासच्या सुरूवातीस प्रोफेसर सिस्टम चालू करतील आणि मग विद्यार्थी सहजपणे त्यांची उपस्थिती दर्शवू शकतील आणि आता त्यांची उपस्थिती या रास्पबेरी पाई मध्ये सेट केलेल्या डेटाबेसमध्ये संग्रहित केली जाईल आणि प्रत्येक उपस्थिती स्वतंत्रपणे एमक्यूटीटी प्रोटोकॉल वापरल्याबद्दल प्राध्यापकांना सूचित केली जाईल आणि जेव्हा जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली असेल किंवा आम्ही सेट केलेला टाइमर कालबाह्य होईल तेव्हा जे विद्यार्थी उपस्थित असतील आणि जे गैरहजर असतील त्यांना त्यांची संपूर्ण यादी अधिसूचित केली जाईल एमक्यूटीटी वर प्रकाशित आणि प्राध्यापक ते प्राप्त करू शकतात तर अशाही काही गोष्टी आहेत ज्यात काही प्रकारचे डेटा अनालिटिक्स केले जातात जे एका प्रोफेसरला देखील दिले जातील तर जे उपस्थित राहतात त्या आधारे ते विद्यार्थ्यांचा निवाडा करु शकतात जसे की कोणता विद्यार्थी जास्त वारंवार वर्गांमध्ये जातो इत्यादी आता ही सिस्टम चालू आहे मी कोड चालविला आहे आता जेव्हा मी ते स्कॅन करेन तेथे एक संदेश येईल आणि ते प्रत्येक आयडीसाठी होईल आणि जर काही अनधिकृत आयडी ठेवला असेल तर तेथे कोणताही संदेश राहणार नाही आणि आमचा कोडदेखील ते स्वीकारणार नाही आणि आम्ही तो प्रवेश नाकारू